मटेरियल टेस्टिंग प्रयोगशाळेत आपले स्वागत आहे मी प्रभा मोहनदोस पीएच BTCM विभागातील विद्वान IIT मद्रास येथील सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग आज मी प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँड्ससाठी टेन्शन टेस्ट कशी करावी याबद्दल बोलणार आहे सामान्यत ब्रिज स्ट्रक्चर्स रेल्वे स्लीपर आणि उंच इमारतींमध्ये प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँडचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि हे स्टँड पट्ट्यांच्या वेगवेगळ्या आकारानुसार सुमारे 100 ते 200 kN च्या उच्च क्षमतेचे स्ट्रँड असतात त्यामुळे स्वीकृती निकषांची पूर्तता करण्यासाठी स्ट्रक्चर्समध्ये वापरल्या जाणार्या स्ट्रँडचे वैशिष्ट्यीकरण करणे खूप महत्वाचे आहे मग ते स्वीकृती निकष काय आहेत त्यामुळे टेंशन चाचणीमध्ये आपल्याला सामग्रीची उत्पन्न शक्ती स्ट्रँडचे लवचिक मॉड्यूलस आणि स्ट्रँडचा अंतिम भार आणि स्ट्रँडची लवचिकता यासारखे भिन्न पॅरामीटर्स मिळतील सामान्यत प्रीटेन्शन किंवा प्रीस्ट्रेस्ड कॉंक्रिट सिस्टममध्ये तीन प्रकारचे स्ट्रँड वापरले जात आहेत 3वायर स्ट्रँड ज्याचा 6 मिमी व्यासाचा आणि पुढील एक 12 7 मिमी व्यासाचा 7 वायर स्ट्रँड जो सामान्यत प्रीटेन्शन कॉंक्रिट सिस्टममध्ये वापरला जातो आणि 15 2 मिमी व्यासाचा पुढील एक पुन्हा हे देखील 7 वायर स्ट्रँड होते जे सामान्यतः पोस्टटेन्शन कंक्रीट संरचनेमध्ये वापरले जाते म्हणून आज मी या 12 7 मिमी व्यासाच्या स्ट्रँडची चाचणी करणार आहे म्हणून स्वीकारलेल्या गोष्टीसाठी ते विशिष्ट निकष करण्यासाठी कोडने प्रत्येक पॅरामीटर्ससाठी किमान आवश्यकता निर्दिष्ट केल्या आहेत उदाहरणार्थ 12 7 मिमी स्ट्रँडचा नाममात्र व्यास 12 किंवा मायनस म्हणून आपल्याकडे मानक तपशील आहेत जे स्वीकृतीच्या उद्देशासाठी किमान निकष देतात म्हणून भारतात आपल्याकडे IS 14262 आहे जे प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँडसाठी वापरलेले स्पेसिफिकेशन आहे आणि आपल्याकडे पुन्हा ASTM A1061 आहे जे प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँड्स 7wire साठी देखील वापरले जात आहे त्यामुळे आता आपण 7वायर स्ट्रँडसाठी चाचणी करणे सुरू करू शकतो चाचणी सुरू करण्यापूर्वी आपल्याला नंतर मोजणीच्या उद्देशासाठी नमुना तयार करणे आणि काही मोजमाप करणे आवश्यक आहे त्यामुळे या स्ट्रँडचा नाममात्र व्यास मोजण्यासाठी आपल्याकडे व्हर्नियर उपकरण असणे आवश्यक आहे आणि चाचणी दरम्यान स्ट्रँडची लांबी मोजण्यासाठी आपल्याकडे डायल गेज आहे आणि आपण मशीनमध्ये स्ट्रँड ठेवण्यापूर्वी स्ट्रँडची लांबी मोजण्यासाठी आपल्याकडे स्केल आहे त्यामुळे मुळात स्ट्रँड 7 वायर्स 6 बाह्य हेलिकल वायर आणि 1 सेंटर किंग वायरपासून बनलेला असतो त्यामुळे स्ट्रँडचे योग्य क्षेत्रफळ मिळवण्यासाठी तुम्हाला स्ट्रँडचा वैयक्तिक बाह्य व्यास आणि नंतर किंग वायर आणि स्ट्रँडचे वास्तविक क्षेत्रफळ मिळवण्यासाठी त्याची बेरीज मोजावी लागेल म्हणून तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर वापरून स्ट्रँडचा नाममात्र व्यास मोजावा लागेल त्यानंतर आपण स्ट्रँडची पिच लांबी मोजू शकतो म्हणून चाचणी दरम्यान वाढ मोजण्यासाठी हा डायल गेज स्ट्रँडवर ठेवण्यासाठी आपल्याला गेजची लांबी मोजावी लागेल म्हणून एकदा गेजची लांबी निश्चित केल्यावर आपण स्ट्रँडचा पकडणारा भाग तयार करू शकतो म्हणून आपल्याला आवश्यक आहे म्हणून कोणत्याही तणाव चाचणीसाठी ग्रिपिंग करणे खूप महत्वाचे आहे कारण आपल्याला वेजजवळ ताण एकाग्रता टाळण्याची आवश्यकता आहे त्यामुळे मुळात जेव्हा आपण ग्रिपिंग करताना पार्श्व दाब लागू करतो तेव्हा त्यामुळे ताण एकाग्रता निर्माण होईल आणि त्यामुळे परिणामावर result परिणाम होऊ शकतो म्हणून एकदा आपल्याला स्ट्रँडची परिमाणे मिळाल्यावर आपण पुढे मशीनमध्ये स्ट्रँड पकडण्यासाठी स्ट्रँडचा शेवटचा भाग तयार करू म्हणून आपल्याला पकडताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण आपल्याला स्ट्रेनची तीव्रता टाळण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे निकालावर परिणाम होईल ASTM तपशील टोकांजवळ स्ट्रेसची तीव्रता टाळण्यासाठी आपल्याला विशेष कुशनिंग डिव्हाइस वापरण्याची आवश्यकता आहे म्हणून आपण ही कडक एल्युमिनियम प्लेट तयार केली आहे जी पकडण्याच्या उद्देशाने या स्ट्रँडच्या शेवटी ठेवता येते त्यामुळे तुम्ही प्लेटवर बनवलेले खोबणी पाहू शकता ज्यावर स्ट्रँड्स ठेवल्या जातील आणि चाचणी दरम्यान आपल्याला काही घसरणीचा सामना करावा लागू शकतो म्हणून ASTM ने दिलेल्या वैशिष्ट्यांना टाळण्यासाठी ग्लिसरीन वापरून बनविलेले एल्युमिनियम ऑक्साईड तेल स्लरी वापरण्याची सूचना केली आहे आणि आपण ते ठेवले आहे दोन्ही टोकांना क्लॅम्प चाचणी दरम्यान हा स्ट्रँड सरकत नाही किंवा फिरत नाही याची खात्री करा आता आपण टेंशनचाचणीसाठी नमुना तयार केला आहे एकदा नमुना तयार झाल्यावर आपल्याला हा नमुना टेंशन चाचणीसाठी मशीनवर बसवावा लागेल म्हणून चाचणीमध्ये येण्यापूर्वी मी फक्त आपण वापरणार असलेल्या मशीनच्या टेंशनबद्दल थोडक्यात माहिती देईन आपल्याकडे एमटीएसचे हे युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन आहे मशीनची क्षमता 1000 kN आहे जी पूर्णपणे सर्वो हायड्रॉलिक कंट्रोल आहे आणि ही हायड्रॉलिक कंट्रोल सिस्टम आहे जी स्ट्रँड पकडण्यासाठी पार्श्व दाब लागू करण्यासाठी वापरली जाईल आणि हे नियंत्रण आपल्याला स्ट्रँड ठेवण्यासाठी वरच्या बाजूला हलवावे लागेल आता आपण चाचणीसाठी स्ट्रँड मशीनवर ठेवला आहे एकदा स्ट्रँड निश्चित झाल्यानंतर स्ट्रँड सरळ ठेवण्यासाठी प्रीलोड लागू केला जातो सामान्यत त्याच्या ब्रेकिंग स्ट्रेंथच्या 10 मानक वैशिष्ट्यांनुसार प्रीलोड म्हणून लागू केले जातील एकदा डायल गेज निश्चित केल्यावर तुम्हाला गेजची लांबी मोजावी लागेल म्हणजे डायल गेजच्या दोन चाकूच्या कडांमधील अंतर नंतर तुम्हाला एकूण स्ट्रँडचे विकृतीकरण किंवा संपूर्ण वाढ मिळवण्यासाठी चाचणीच्या शेवटी वरच्या आणि खालच्या पकडांमधील अंतर मोजणे आवश्यक आहे त्यामुळे चाचणी दरम्यान तुम्हाला लोडिंगच्या वेगवेगळ्या अंतराने वाढवण्यासाठी डायल गेज रीडिंगचे निरीक्षण करणे आवश्यक आहे सामान्यत आपण प्रत्येक 10 किलो न्यूटन अंतराने डायल गेज रीडिंग घेत आहोत जोपर्यंत ते त्याच्या उत्पादन शक्तीपर्यंत पोहोचत नाही जेव्हा स्ट्रँड फुटत असेल तेव्हा नुकसान टाळण्यासाठी आपल्याला हा डायल गेज स्ट्रँडमधून काढून टाकणे किंवा नंतरच्या टप्प्यावर तोडणे आवश्यक आहे एकदा डायल गेज काढून टाकल्यानंतर आपण चाचणी सुरू ठेवू जोपर्यंत स्ट्रँड तुटत नाही किंवा जोपर्यंत स्ट्रँड त्याच्या अंतिम ताकदीपर्यंत पोहोचत नाही एकदा डायल गेज निश्चित झाल्यावर पोस्ट पीक वर्तन कॅप्चर करण्यासाठी आपण विस्थापन नियंत्रण पद्धत वापरत आहोत मुळात आपण 2 मि प्रति मिनिट लोडिंग दर त्यामुळे आता आपण चाचणी सुरू करू त्यामुळे आता आपल्याकडे चाचणी चालवण्यासाठी आणि भार आणि विस्थापन डेटा कॅप्चर करण्यासाठी संगणक प्रोग्राम आहे आपण भार लागू करण्यासाठी 2 मिमी प्रति मिनिट विस्थापन दर वापरला त्यामुळे सामग्रीचे पीक वर्तन कॅप्चर करण्यासाठी सामान्यत विस्थापन नियंत्रण चाचणीला प्राधान्य दिले जाते नंतर ते त्याच्या उत्पादन शक्तीवर पोहोचल्यानंतर डायल गेज काढून टाकण्यासाठी वजावट मिळेल आणि डायल गेज त्याच्या उत्पन्नाच्या ताकदीपर्यंत पोहोचल्यावर काढून टाकले जाईल त्यानंतर आपण नमुना अयशस्वी होईपर्यंत चाचणी सुरू ठेवू त्यानंतर भार आणि विस्थापन रेकॉर्ड केले जाईल तर इथे चाचणी चालवण्यासाठी संगणक प्रोग्रॅम आहे जो सुरुवातीला भार लागू करण्यासाठी 2 मिमी प्रति मिनिट विस्थापन दर वापरला जातो विस्थापन कंट्रोल रेटला प्राधान्य दिले जाते कारण आपल्याला पोस्ट पीक वर्तन देखील कॅप्चर करणे आवश्यक आहे नंतर भार त्याच्या उत्पन्न शक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी हळूहळू वाढविला जाईल एकदा तो त्याच्या उत्पादन शक्तीवर पोहोचला की स्ट्रँड आणि डायलमधून डायल गेज काढण्याचे संकेत असतील गेज काढून टाकले जाईल नंतर चाचणी त्याच्या अंतिम सामर्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सुरू ठेवली जाईल किंवा नमुना अयशस्वी होईल मग भार आणि विस्थापन रेकॉर्ड केले जाईल प्रिस्ट्रेसिंग स्ट्रँड चा स्ट्रेस स्ट्रेन मिळवा त्यामुळे येथे चाचणी चालू असताना तुम्ही स्ट्रँडचे भार विस्थापन वर्तन पाहू शकता आणि आता भार रेषीयरित्या वाढत आहे आणि बल आणि विस्थापन स्क्रीनच्या तळाशी दर्शविले आहे दरम्यान वाचन घेतले जाईल डायल गेज वाचन प्रत्येक 10 किलो न्यूटन अंतराने घेतले जाईल आता हे सूचित करते की नमुना त्याच्या उत्पादन शक्तीच्या जवळ पोहोचला आहे आणि आता आपण स्ट्रँडमधून डायल गेज काढू शकतो

आता आपली चाचणी पूर्ण झाली आहे आणि स्ट्रँड नमुना अयशस्वी झाला आहे प्रथम एक वायर त्यानंतर दुसरी वायर तिसरी वायर आणि जवळजवळ सर्व बाह्य वायर तुटल्या आहेत पहिली वायर त्याच्या मध्यभागी तुटली आहे नंतर उर्वरित पाच वायर आहेत स्ट्रँडच्या वरच्या ग्रिपिंग पॉईंटजवळ तुटलेले आहे आणि आपण स्ट्रँडचा छान फ्लॉवर शेप फेल्युअर पाहू शकता जर ते चाचणीच्या निकालांवरून योग्यरित्या पकडले गेले असेल तर सॉफ्टवेअरमधून आपण भार विस्थापन डेटा वापरून आपण मिळवू शकतो प्रीस्ट्रेसिंग स्ट्रॅंड्सचे स्ट्रेस स्ट्रेन प्रोफाइल स्ट्रेस स्ट्रेन कर्व्ह वरून आपण स्ट्रेस स्ट्रेन प्लॉटच्या सुरुवातीच्या उतारापासून उत्पन्नाची ताकद मिळवू शकतो नंतर स्ट्रँडची उत्पन्न शक्ती नंतर अंतिम ताकद जिथे पहिली वायर निकामी झाली आहे नंतर शेवटी लवचिकता किंवा स्ट्रँडची एकूण वाढ मिळवू शकतो हा प्लॉट प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँडसाठी एक्सिअल फोर्स आणि विस्थापन वर्तन दर्शवितो या एक्सिअल फोर्स च्या आधारे तुम्ही लागू केलेल्या ताणाची गणना करू शकता स्ट्रँड आणि स्ट्रेनच्या क्षेत्रफळानुसार एक्सिअल फोर्स विभाजित करून सॉफ्टवेअरमधून अक्षीय भार आणि विस्थापन मिळवून मोजले जाऊ शकते आणि हा प्लॉट एक्सिअल फोर्स दर्शवतो आणि प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँडचे विस्थापन वर्तन आणि या डेटावरून आपण प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँडचे स्ट्रेस स्ट्रेन वर्तन मिळवू शकतो आणि हा प्रारंभिक भाग स्ट्रँडचे लवचिक मॉड्यूलस मिळविण्यासाठी वापरला जाऊ शकतो आणि हे स्ट्रँडची उत्पन्न शक्ती कोठे दर्शवते आणि हे सूचित करते स्ट्रँडची अंतिम ताकद जिथे पहिली वायर तुटली आहे आणि भार कमी झाला आहे आणि बाहेरील वायर्सच्या नंतरच्या तुटण्याने भार आणखी कमी होईल आणि शेवटी हे स्ट्रँडचे संपूर्ण वाढ दर्शवेल ज्याचा वापर सामग्रीची लवचिकता प्राप्त करण्यासाठी केला जाऊ शकतो या सत्रात आपण प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँडसाठी टेंशन टेस्ट कशी करावी स्ट्रँडचे नमुने कसे तयार करावे लागतात आणि टेन्शन टेस्टसाठी चाचणी प्रक्रिया आणि प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँडचे स्ट्रेस स्ट्रॅन वर्तन मिळविण्याची प्रक्रिया शिकलो

धन्यवाद